मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स वरील या एनपीटीईएल मूक्स कोर्स च्या दुसर्या सत्रामध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण या स्मिथ चार्ट आणि स्मिथ चार्ट कसे तयार केले याबद्दल बोललो होतो या मॉड्यूलमध्ये आपण स्मिथ चार्टवर आपली चर्चा सुरू ठेवू आणि प्रतिबाधा जुळणीत स्मिथ चार्टचे काही विनियोग देखील पाहू म्हणूनच तुम्हाला माहिती आहे जसे आपण मागील वर्गात चर्चा केली स्मिथ चार्ट परावर्तन गुणांक संकल्पनेतून उद्भवले जर मी फक्त तेच आकृती पुन्हा रेखाटू शकलो तर हे 𝜞 प्लेन आहे आणि जसे आपण दूर जात आहोत तर जर हे लोड ZL जोडलेल्या ट्रान्समिशन लाइनचे प्रतिनिधित्व असेल आणि ही काही लांबी L ची ट्रान्समिशन लाइन असेल तर जसे आपण लोडपासून दूर जात आहोत तसा आपला फेज़ अँगल कमी होतो आणि म्हणूनच आपण घड्याळाच्या दिशेने जात आहोत आपण लोडपासून दूर किंवा जनरेटरच्या दिशेने लिहू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी उल्लेख केलेली दुसरी गोष्ट म्हणजे या 𝜞 ची विशालता म्हणूनच हा gamma x 𝜞 किंवा D 𝜞 किंवा D आहे मग आपण दूर जात आहोत किंवा लोडच्या दिशेने लोडकडे 𝜞 ची किंमत स्थिर राहते तर हे काल्पनिक 𝜞 आहे आणि हेच वास्तविक 𝜞 आहे आता ही संकल्पना अशी आहे की आपल्याकडे या वाढीव किंवा लोडच्या दिशेने जाण्याची संकल्पना आहे घड्याळाच्या दिशेने जाणे अँटीक्लॉक दिशेने जाणे या समीकरणावरून खालीलप्रमाणे होते ज्याबद्दल आपण आधी चर्चा केली आहे 𝜞 किंवा X त्याचे 𝜞 किंवा नाही एक्स हे 𝜞e 2j𝞫d इतकेच आहे हे असे समीकरण आहे ज्यातून घड्याळाच्या दिशेने किंवा अँटीक्लॉकच्या हालचालीची संकल्पना येते म्हणूनच मी म्हणालो तशी ही स्मिथ चार्टची मूलभूत संकल्पना आहे ज्यावर स्मिथ चार्टची संकल्पना उद्भवली आता जर आपण स्मिथ चार्टचे आणखी विश्लेषण केले तर मुळात आपण मागील वर्गात कसे गेलो होतो मी नमूद केले होते की स्मिथ चार्ट हे Z प्लेनचे बायलीनेर ट्रान्सफॉर्मेशन शिवाय काही नाही तर या गणिताचा अर्थ काय आहे तर हेच संबंध आहे जेथे आपण चर्चा केल्याप्रमाणे या लहान z ला सामान्यीकृत प्रतिबाधा म्हणतात तर मग जर आपण चर्चा केलेले हे सूत्र असेल तर ते ग्राफिक भाषांतर कसे करते तर मग हे कसे चित्रित होते ते पाहू म्हणून मी Z प्लेनवर काही सरळ रेषा काढण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांसाठी भिन्न रंग वापरेन ही काळी रेषा निरंतर प्रतिकार वर्तुळे दर्शवित आहेत आणि म्हणूनच हा आपला एक्स आणि वाय अक्ष आहे तर हे एक्स आहे आणि म्हणा की ही मूळ आहे आता या निळ्या रेषा मला आशा आहे की ते दृश्यमान आहे या निळ्या रेषा Z च्या काल्पनिक घटकाची निरंतर अभिक्रिया स्थिरांक आहे आता हे संपूर्ण Z प्लेन आहे मी म्हटल्याप्रमाणे हे बायलीनेर ट्रान्सफॉर्मेशन Z प्लेनमधून 𝜞 प्लेनमध्ये रुपांतरित होईल म्हणूनच या सतत प्रतिक्रिया रेषा आहेत आणि या स्थिर प्रतिरोध रेषा आहेत आता जेव्हा आपण हे परिवर्तन लागू करता तेव्हा काय होते या स्थिर प्रतिरोध रेषा म्हणजेच या काळ्या रेषा आहेत ते निरंतर प्रतिकार वर्तुळामध्ये रूपांतरित केल्या आहेत मला आशा आहे की हे वर्तुळपुरेसे आहे तर असे म्हणा की हे R0 च्या बरोबरीचे आहे जेथे R संदर्भित आहे जर मी सामान्यीकृत प्रतिबाधा R jX म्हणून लिहितो आणि हे सामान्यीकृत प्रतिबाधा आहे आणि X सामान्यीकृत रिअॅक्टंट आहे तर मग हे आर जे या R शी संबंधित आहे ते हे वर्तुळ R 0 सरळ रेषेशी संबंधित आहे सुरवातीपासून आपण 𝜞 प्लेनमध्ये आहोत आता सुरवातीपासून या वर्तुळाची त्रिज्या 1 आहे लहान r चे मूल्य जसजशी वाढत जाईल तसे आपल्याला अनेक वर्तुळे मिळतील उदाहरणार्थ हे R1 वर्तुळाच्या 1 वर्तुळासारखे आहे आणि याप्रमाणे तर R 1 आणि R0 5 आर बरोबर 1 आणि R0 असे म्हटले तर आपल्याला अशी इतर निरंतर प्रतिरोधक वर्तुळे मिळतील समजा ही R0 5 वर्तुळाच्या बरोबरीने आहे आणि या सतत रिअॅक्टंट ओळी या स्थिर रिअॅक्टंट लाइन आहेत त्या देखील अशा वर्तुळामध्ये रुपांतरित झाल्या आहेत उदाहरणार्थ हे X 1 वर्तुळ आहे आणि हे X 1 वर्तुळ आहे जसजसे प्रतिकार किंवा रिअॅक्टंट चे मूल्य वाढत जाते तसतसे या वर्तुळाची त्रिज्या कमी होतच राहते आपण मागील ओळीत पाहिलेल्या स्थिर परावर्तन गुणकावरील वरील चर्चा करूया समजा आपण स्मिथ चार्टवर बिंदू घेतो तर आपण कंपास घेतो आणि केंद्र बिंदू ऑरिजिन घेणारा वर्तुळ एकाग्र वर्तुळ काढला तर आपण त्या वर्तुळाच्या पृष्ठभागावर मूव झालो तर नंतर आपण मूलत ट्रान्समिशन लाईनच्या दिशेने जात आहोत कारण आता आपण 𝜞 प्लेनवर आहोत आणि मी म्हणालो की ट्रांसमिशन लाईन बरोबर परावर्तन गुणकाच परिमाण स्थिर असते तर मग जर आपण मूळ वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या या वर्तुळाच्या पृष्ठभागावर फिरलो तर आपण ट्रान्समिशन लाइन काठाच्या बाजूने पुढे जात आहोत जर आपण घड्याळाच्या दिशेने जात आहोत तर आपण लोडपासून दूर जात आहोत जर आपण अँटीक्लॉकच्या दिशेने वाटचाल करीत आहोत तर आपण लोडकडे जात आहोत ठीक आहे या संकल्पनेसह प्रत्यक्षात आपण पुढे जाणवू शकतो की आपण ज्याला प्रतिबाधा जुळवणारा म्हणतो त्यासारख्या घटनांचे विश्लेषण केले पाहिजे सोप्या घटनेचा विचार करा समजा आपल्याकडे ZL लोड आहे आणि स्मिथ चार्टवर असे म्हणायचे आहे की हे ZL दाखवला आहे असे म्हणा की हे मूळ आहे असे म्हणा या बिंदूने ZL दाखवला आहे जेव्हा इनपुटवर पाहिले गेलेले परावर्तन गुणांक 0 असेल तेव्हा प्रतिबाधा जुळणीचा केस संदर्भित होतो ते 𝜞in 0 आहे आता जर आपल्यात 𝜞in मिळवण्यासाठी भार ZL असेल आणि समजा आमचे इनपुट येथे कुठेतरी असेल तर ते मिळवण्यासाठी आपल्याकडे या लोड आणि इनपुट दरम्यान काहीतरी असणे आवश्यक आहे जे 𝜞in0 करेल आता 𝜞in 0 म्हणजे Zin Z0 0 म्हणजेच ZinZ0 च्या बरोबरीचे असावे तर आपल्याला या ZL चे रूपांतरण करावे लागेल जे Z0 च्या बरोबरी होईल जिथे Z0 हे वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा आहे आता आपण ते कसे करू ते करण्याचे विविध मार्ग आहेत असे करण्याच्या काही सामान्य पद्धती वर चर्चा करू या हा पहिला क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरवर आधारित असेल आपल्याला माहित आहे की क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर एक सर्किट आहे जिथे आपण रूपांतरित करू शकतो जेथे ट्रान्समिशन लाईनची एक चतुर्थांश तरंगलांबी ठेवून आउटपुट इम्पेडन्स रिव्हर्स करू शकतो जर पुन्हा एकदा आपल्या सर्किटवर परत गेलो तर आपल्याकडे ZL आहे आता मी स्मिथ चार्टवर म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा या बिंदूचे प्रतिनिधित्व ZL करतो म्हणून यापासून जाण्याचे वेगवेगळे मार्ग आपल्याला माहित आहे की आपण या बिंदूपासून निरनिराळ्या मार्गांनी मूळ कडे जाऊ शकतो एक आपणास माहित आहे की आपण फक्त ट्रान्समिशन लाइनचा एक तुकडा जोडू जेणेकरून आपण या बिंदूपासून X अक्षावर रुपांतरित झालो आहोत आणि नंतर या बिंदूकडे या ठिकाणी बदलून आपण क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर वापरतो तर सर्किट असे काहीतरी दिसेल आपल्याकडे ट्रांसमिशन लाइनचा एक तुकडा आहे आणि एक क्वार्टर तरंगलांबी आहे तर हे ƛ4 आहे परंतु येथे समजा हा बिंदू R डॅश असेल तर हे म्हणू शकेल की आपल्याला Z0 Zin च्या बरोबरीने एक Zin पहावा लागेल या बिंदू तर मग या क्वार्टर तरंगलांबीची वैशिष्ट्यपूर्ण अडचण असेल तर हे सर्किट या सारखे दिसेल मी जे म्हणाले तेच आपण या ZL मूळ रूपात बदलत आहोत कारण मूळ नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण अडचण Z0 च्या अनुरुप असते ZL ते Z0 पर्यंत प्रवास करू शकणारे बरेच भाग आहेत सर्व प्रतिबाधा जुळल्यानंतर आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की या प्रतिबाधापासून मूळपर्यंतचा मार्ग शोधणे आपल्याला बरेच मार्ग सापडले आहेत आणि आपण या मार्गावरुन आणखी काही मार्गांवर चर्चा करू परंतु आपण कोणताही मार्ग निवडल्यास ते व्यवहार्य असावे हे खरोखर आपल्याला माहित असले पाहिजे की खरोखरच तो मार्ग जाणण्यास सक्षम असावे म्हणूनच आपल्याकडे भार पासून मूळ पर्यंत असीम अनेक मार्ग शक्य आहेत परंतु आपल्याला ते करणे प्रत्यक्षात शक्य असले पाहिजे आणि त्यात कमीतकमी घटकांची संख्या देखील असावी जी आपल्याला सोयीस्कर बनविते आणि गोंगाट च्या दृष्टीकोनातून देखील जिथे आपल्याला कमीतकमी घटकांचा समावेश असलेला मार्ग निवडायचा आहे प्रतिबाधा जुळणी करण्याचा हा एक मार्ग आहे ते करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपण भार ने सुरू करू शकतो आणि एक शॉर्ट्ड किंवा ओपन स्टब जोडून आपण केवळ त्याचा काल्पनिक भाग रद्द करतो म्हणून शॉर्ट्ड किंवा ओपन स्टब थेट ZL वर जोडला गेला आहे म्हणूनच शॉर्ट्ड किंवा ओपन स्टबला जोडण्याचा उद्देश म्हणजे ZL चा काल्पनिक घटक रद्द करणे आणि नंतर एकदा आपण ते रद्द केले की आपण आणखी एक चतुर्थांश वेव्ह जोडू Z0 च्या समान इनपुट प्रतिबाधा आणण्यासाठी ट्रान्समिशन लाइनची एक क्वार्टर तरंगलांबी जोडा म्हणून त्यास ट्रान्स बाजूने फिरवण्याऐवजी आणि प्रतिबिंब गुणांक परिमाण स्थिर ठेवण्याऐवजी आपण ZL चा काल्पनिक घटक शॉर्ट किंवा ओपन स्टबचा वापर करून थेट रद्द करतो आणि नंतर क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर वापरुन ट्रान्सफॉर्मेशन करतो तर हा भाग येथे या भागाप्रमाणेच आहे फक्त हा भाग या भागापेक्षा वेगळा आहे क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर वापरुन हा प्रतिबाधा जुळण्याचा हा एक मानक मार्ग आहे इतर मार्ग देखील आहेत मी त्यापैकी एक दर्शवितो आता क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरची समस्या ही आहे की इतरांच्या तुलनेत शॉर्ट स्टब किंवा ट्रान्समिशन लाईनचा तुकडा ज्याचा आपण वापरत आहोत त्याच्या तुलनेत ही एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा आहे आणि यामुळे कधीकधी गैरसोयीचे होते कारण आपल्याकडे एकसमान वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा असणे आणि त्याचबरोबर एकसारखे असणे देखील पसंत आहे जसे आपल्याला माहित आहे की एक समान वैशिष्ट्य प्रतिबाधा सर्व ट्रान्समिशन लाइनसाठी युनिफॉर्म सह संबंधित आहे म्हणून जर आपल्याला सर्व स्टब्ज आणि सर्व ट्रान्समिशन लाईन्ससाठी वैशिष्ट्यपूर्ण अडथळा कायम ठेवायचा असेल तर आपण हे तंत्र वापरु शकतो जे मी आता वर्णन करणार आहे आता पुन्हा समजा आपल्याकडे या स्मिथ चार्टसाठी मी वेगळा रंग वापरला तर आपल्याकडे स्मिथ चार्ट आहे तर हे माझे स्मिथ चार्ट आहे आणि एक प्रतिबाधा आहे असे म्हणावे की मी मूल्य देखील लिहित आहे लहान ZL म्हणा की एक सामान्य प्रतिबाधा आहे आता या पद्धतीत आपण एकत्रित ZY स्मिथ चार्ट वापरत आहोत Z स्मिथ चार्टमधून कसे रूपांतरित करावे आता आपण Z स्मिथ चार्टशी संबंधित 𝜞 प्लेनमध्ये आहोत आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे मला Y स्मिथ चार्टमध्ये रूपांतरित करायचे असल्यास आपण हे 180 डिग्री ने शिफ्ट केले एकदा आपण त्यास शिफ्ट केल्यावर आपणास हा बिंदू YL मिळेल आता अगदी एकदा आपण YL मिळवित आहात म्हणजे तुम्ही अॅडमिटेंस स्मिथ चार्ट मध्ये आहात तर मूळ अॅडमिटेंस स्मिथ चार्ट तसेच इम्पेडन्स स्मिथ चार्ट या दोहोंसाठी जुळण्यासारखे आहे तर आपल्याला पुन्हा हा मूळ मुद्दा आणावा लागेल आपण ते कसे करू शकतो आता एक मार्ग आपण करू शकतो तो आपल्याला पुन्हा माहित आहे की आपण केंद्र म्हणून 𝜞 प्लेनच्या उत्पत्तीसह कंपास घेत आहात आणि आपण R 1 च्या बरोबरीचा वर्तुळ पार करत नाही तोपर्यंत कंस काढा हे व्यवस्थित काढू या तर तुम्ही येथे R1 वर्तुळ ओलांडत आहात एकदा तुम्ही R1 वर्तुळ ओलांडून पहा कारण प्रतिबाधा जुळण्यासाठी आपल्याकडे Zin1j0 असणे आवश्यक आहे तर तुमच्याकडे आधीपासून आहे किंवा मी तुमच्या Y च्या दृष्टीने लिहू शकतो yin1 j0 साध्य करा तर आता पहा आपल्याकडे हे G 1 च्या बरोबर वर्तुळ आहे मला फक्त ही लहान दुरुस्ती करायची आहे हे Y स्मिथ चार्ट वर असल्याने हे G1 च्या वर्तुळासारखे आहे म्हणून मी प्रतिबाधा जुळणीसाठी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इनपुट प्रतिबाधा 1j0 प्राप्त करावा लागेल आणि आपण आधीच G1 ला प्राप्त केले असेल तर जी अट पुरेसा आहे परंतु आता हा बिंदू 0 स्वीकृती शी जुळत नाही जो B in 0 असू शकत नाही परंतु G1 बरोबर असेल मी Bin ला 0 च्या बरोबरीने कसे बनवू आता सर्किटवर हे 2 म्हणजे माझ्याकडे YL होते मी ट्रान्समिशन लाइनचा एक तुकडा जोडला ज्याची लांबी 𝜭 आहे आणि या टप्प्यावर माझा Gin 1 आहे परंतु मला अद्याप माझा Bin रद्द करावा लागेल मी ते कसे करू शकतो B in रद्द करण्यासाठी मी फक्त एक शॉर्ट किंवा ओपन स्टब ठेवू शकतो जर मला ते रद्द करायचे असेल तर याचा अर्थ असा आहे की मला येथे स्वीकृतीचे संबंधित नकारात्मक मूल्य असणे आवश्यक आहे म्हणून मला ते स्वीकृत करण्याचे मूल्य येथे जोडले जावे लागेल आणि मला ते रद्द करण्यासाठी आवश्यक असलेली लांबी मला रद्द करण्याची आवश्यकता असलेल्या शॉर्ट किंवा ओपन स्टबची ही लांबी सर्व प्रथम हे पहा या प्रकरणात असे म्हणा की हे मूल्य binJ 1 6 आहे आणि हे j 1 जर मी शॉर्ट्ड स्टब वापरत असेल तर मला या बिंदूपासून अंतर मोजावे लागेल कारण हा बिंदू 𝜞 प्लेनच्या शॉर्ट शॉर्ट शी संबंधित आहे आणि हा बिंदू 𝜞 प्लेनवर open साठी परस्पर आहे तर ही शॉर्ट्ड स्टबची लांबी आहे जी मला J 1 6 मिळवणे आवश्यक आहे जर मी ओपन स्टब वापरत असेल तर मला ओपन एन्डपासून सुरू होण्याच्या लांबीची आवश्यकता असेल तर मला हे अंतर आवश्यक आहे आपण पाहू शकता की शॉर्ट्ड स्टबची लांबी ओपन स्टबच्या लांबीपेक्षा कमी आहे म्हणून मी शॉर्टड स्ट्रब निवडतो तर संपूर्ण प्रक्रियेचा सारांश सांगायला माझ्याकडे ZL आहे हे YL 0 25 च्या आहे प्रथम मी 𝜽 शी संबंधित ट्रान्समिशन लाइनची लांबी कनेक्ट करतो नंतर मी लांबीच्या 𝜽 लांबीचे एक लहान स्ट्रब जोडून Yin 1 च्या बरोबरीने मिळते स्मिथ चार्टवर हे असे दिसेल मी ZL पासून सुरुवात केली मी त्यास YL मध्ये रूपांतरित केले नंतर मी G 1 वर्तुळशी संबंधित एक कंस काढला मग मला कळले की येथे BinJ 1 6 च्या बरोबरीचा आहे मग मी पॉईंट J 1 6 निवडले आणि मी शॉर्ट केलेल्या स्टब 𝜽 च्या लांबीची एकूण लांबी मोजली तर हा 𝜽 आहे आणि ही लांबी 𝜽 ची लांबी आहे अशाप्रकारे आपण प्रतिबाधा जुळणी करू शकतो मी येथे म्हटल्याप्रमाणे फायदा हा आहे की सर्व विभागांची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा समान आहे आता मी हे करण्याच्या दोन पद्धती दर्शविल्या आहेत एक क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर वापरुन आणि दुसरी शॉर्टेड स्टब्ससह सामान्य ट्रांसफॉर्म लाईन्स वापरुन आपण निवडत असलेली पद्धत आपल्यावर अवलंबून आहे परंतु त्या पद्धतीची अनुभूती लक्षात ठेवा आणि आपण वापरत असलेल्या कोणत्याही पद्धतीमध्ये विभागांची किमान संख्या असावी